तर यापूर्वी आपण नुकतेच एक विशिष्ट उदाहरण पाहिले आहे आणि हे पहा कि हा पाठ्यक्रम असा आहे की आपल्याला बऱ्याचशा मूलभूत गोष्टी समजल्या पाहिजेत आणि एक किंवा गोष्टी मी तुमच्यावरती सोडून दिल्या आहेत जेव्हा आपण काही उदाहरणे सोडवू आपण असे का केले आहेतुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा त्यावेळी तुम्ही उत्तर देऊ शकला नाही तर मी त्याच्या चर्चासत्राला बरोबर प्रतिसाद देईन म्हणून जितके शक्य आहे तितके आपण उदाहरणापूर्वी अंतर्भूत करण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपणास हे पाहायचे आहे किसमजून घेतलेले सर्व स्पष्ट आहे कि नाही तर उदाहरणार्थसर्किटमधील स्विच बऱ्याच काळासाठी चालू असल्यामुळे मोकळा दाखविला आहे म्हणजेच तो बऱ्याच काळासाठी चालू होता आणि म्हणजेचतो स्थिर स्थितीत पोहचला आहे त्या बऱ्याच काळासाठी स्विच चालू होता आणि शेवटी काय घडले जर त्यासाठी सुरुवातीची स्थिती शोधायची असेल आणि तो t ० स्थितीत बंद होईल आणि आपणास t ० किंवा t ० स्थितीत v t शोधायचे आहे कॅपेसिटरमध्ये संग्रहित प्रारंभिक ऊर्जेची देखील गणना करा तर या सर्किटमध्ये हा स्विच बराच काळ चालू होता जर स्विच बर्याच काळासाठी चालू असेल म्हणजेहा स्विच बर्याच काळासाठी चालू होता आणि ते t ज्याला t ० म्हणतातते स्विच नुकतेच बंद झाले आहे आहे अन्यथा ते चालू होते जर स्विच बराच काळ चालू असेल तर आपणास माहीत आहे कि DC पुरवठ्यासाठी कॅपेसिटर ओपन सर्किटसारखे असेल तरते ओपन सर्किट म्हणून कार्य करेल हे दोन टर्मिनल ओपन सर्किट म्हणून कार्य करतील तर त्या प्रकरणात काय होईल हे ओपन सर्किट आहे म्हणजे हे तेथे नाही आणि याचा अर्थ असा की१० Ω रोधकातून काही वाहत नाही आणि शेवटी एक विद्युतधारा केवळ याद्वारे वाहत जाईल तर काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केल्यासजर कॅपेसिटर ओपन सर्किट म्हणून कार्य करीत असेल तर याचा अर्थ असा आहे की समजा कॅपेसिटरवरती हे व्होल्टेज v आहे हे २० मिली फॅरेड ओपन सर्किट आहे तर त्या प्रकरणात काय होईल हे ३० Ω आढळून येईल आणि हे ९० Ω आहे तर हे तुमचे I आहे हे ९० Ω आहे तर विद्युतधारा i काय असेल i २०३०९० असेल तर ते २० व्होल्ट आहे तर २०१२० म्हणजे १६ अँपीअर आहे म्हणजे ही विद्युतधारा i आहे तर मग व्होल्टेज काय असेल आणि हे ओपन सर्किट आहे म्हणून हे तेथे नाही आणि याद्वारे कोणतीही विद्युतधारा वाहात नाहीम्हणून हे व्होल्टेज आहे जे सर्किट ओपन करते म्हणजे कॅपेसिटरवरील व्होल्टेज आहे जेव्हा हे बंद होते तेव्हा कारण t स्विच बंद होता आणि t ० पूर्वी ते चालू होते म्हणून ही विद्युतधारा i वाहत आहे तर अशा परिस्थितीत काय होईल यावरील व्होल्टेज ९० असेल कारणयेथे विद्युतधारा वाहत नाही हे ओपन सर्किट आहे आणि ९०१६ म्हणजे १५ व्होल्ट आहे तर याचा अर्थ असा होतो की जेव्हा स्विच बराच काळ बंद होता तेव्हा या कॅपेसिटरवरील व्होल्टेज फक्त १५ व्होल्ट आहे तर येथे सर्व काही दिले आहे म्हणून जर सर्किटकडे पाहिले तर जेव्हा स्विच चालू झाले तेव्हा मी काढलेले हे समतुल्य सर्किट आहे तर ही आणि ही सुरुवातीची स्थिती आहे म्हणून हे ० लिहीत आहे तर यातून वाहणारी विद्युतधारा मी सांगितले आहे २० हे ओपन आहेतेथे १०Ω रोधकातून कोणतीही विद्युतधारा वाहत नाहीकारण ते ओपन सर्किट आहे तर यातून वाहणारी विद्युतधारा i आहे मी हे दर्शविले आहे की हे १६ अँपिअर आहे नंतर v C0 हे ९०१६ असेल म्हणूनच हे १५ व्होल्ट आहे जे प्रारंभिक व्होल्टेज आहे आता जेव्हा t ० आहे तेव्हा स्विच ओपन आहे आणि समतुल्य rc सर्किट आहे आता जेव्हा t म्हणजे स्विच उघडा असेल तेव्हा हा भाग निघून गेला आहे जेव्हा t 0 आहे आणि स्विच t० असताना तो स्विच बंद झाला आहे म्हणजेच हा भाग निघून गेला आहे तर फक्त हा भाग तेथे आहे तर मला हे स्पष्ट करू द्या तर या प्रकरणात हे समतुल्य सर्किट आहे हे १० Ω आणि ९० Ω एकसरी जोडणीत आहेत हे २० मिली फॅरेड आहे आणि प्रारंभिक कॅपेसिटर v C0१५ व्होल्टवर प्रभारित केला आहे जे पाहिले आहे तर जर नंतर ४० नंतर R eq समतुल्य हे १०९० म्हणजे १०० Ω असेल आणि वेळ स्थिरांक हा CReq म्हणजे ReqC आहे तर Req १०० Ω आहे आणि C२० मिली फॅरेड आहे तर २०१० to the power ३ फॅरेड आहे म्हणून हे २ आहे तर२ सेकंद τ२ सेकंद आहे अशा प्रकारे t० किंवा t० असताना कॅपेसिटरवरील व्होल्टेज आपणास माहीत आहे V0 e to the power t τ आहे तर V0 V C0 १५ व्होल्ट आहे जे आपणास मिळाले आहे तर V0 v C0 १५ व्होल्ट आहे हे १५ आहे आणि τ२ सेकंद आहे तर ते t tτ आहे तर e to the power ० ५ t आहे आणि ωτC0 म्हणजे सुरुवातीस कॅपेसिटरमध्ये संग्रहित ऊर्जा १२ C V0२ आहे तर १२ C हे २०१० to the power ३ फॅरेड आहे आणि V0चा वर्ग म्हणजे १५ चा वर्ग ते २ २५ व्होल्ट आहे तर पुढे ते स्त्रोत मुक्त RL सर्किट आहेआपण आत्तापर्यंत स्त्रोत मुक्त Rc सर्किट पाहिले आहे आता आपण स्त्रोत मुक्त RL सर्किट पाहू तर तत्त्वज्ञान राहील जसे कि ते इन्डक्टर आहेतर फक्त कसे होते ते आपणास पाहायचे आहे तर ही आकृती १२ रोधक आणि इन्डक्टरची एकसरी जोडणी दर्शविते मूलभूत उद्दीष्ट म्हणजे सर्किट प्रतिसाद प्राप्त करणे आहे जो नैसर्गिक प्रतिसाद असेल कारण हे स्त्रोत मुक्त सर्किट आहे जे ज्यामध्ये इन्डक्टर मधून वाहणारी विद्युतधारा i t समजली आहे तर हे साधे सर्किट आहे हा इन्डक्टर आहे आणि हा रोधक आहे आणि ही विद्युतधारा i आहे आणि येथे विद्युतधारा घेतली आहे हे येथे आहे तसेच येथे आहे मला म्हणायचे आहे कि विद्युतधारा अशी जात आहे ही विद्युतधारा i आहे तरते निष्क्रिय काय म्हणतात हे vR आपण जे काही घेतले आहे ते निष्क्रिय चिन्ह संकेत घेतले आहे तर हे स्त्रोत मुक्त RL सर्किट आहेआता जर या लूपमध्ये KVL लागू केले तर ते vR vL ० असेल तर म्हणूनच आता हे सर्वकाही माहिती होईल या सर्व गोष्टींबद्दल आधीच चर्चा केली आहे तर vR vL ० आहे तर मला हे स्पष्ट करू द्या असे समजा कि t० वेळेस इन्डक्टरची प्रारंभिक विद्युतधारा I0आहे तर कॅपिटल I सफीक्स ० किंवा स्मॉल i लिहू शकतो म्हणजे t० वेळी सर्व वेळ ही विद्युतधारा i आहे कदाचित आपण ते लिहीत नाही परंतु प्रत्यक्षात ही विद्युतधारा it आहे तर प्रारंभिक विद्युतधारा आपण I0कॅपिटल I सफीक्स ० समजू तर अशी प्रारंभिक अट आहे जी आपण गृहित धरतो कि इंडक्टक्टरकडे प्रारंभिक विद्युतधारा अशी आहेतर मी हे स्पष्ट करतो तर आणि प्रारंभिक संबंधित इन्डक्टरमध्ये जतन केलेली ऊर्जा म्हणजे प्रारंभिक W 0 १२ L कॅपिटल I0चा वर्ग तर हे समीकरण आहे तर समीकरण क्रमांक तुम्हाला समजण्यायोग्य आहेतम्हणून जर आपण लूपच्या बाजूने KVL लागू केले तर त्या सर्किटमध्ये आपणास मी सांगितले आहे vLvR ० मिळतेत्या सर्किटमध्ये येथे vL vR ० आहे तर परंतु आपणास माहीत आहे कि vL L di dt आहे आणि vR I r आहे तर जर सर्किटमध्ये पाहिले येथे ते vLLdidt असेल आणि येथे vR I R असेल तर म्हणजे Ldidt i R ० आहे म्हणजेच didtRLi0 आहे तर किंवा di i R L dt आहे म्हणून दोन्ही बाजूस इंटिग्रेट करा तर i प्रत्यक्षात सध्याची विद्युतधारा I0 ते काही t वेळानंतर i t पर्यंत बदलत आहेम्हणून di i t0 वरती 0 ते t t R L dt आहे तर हे येथे t ० वेळी ती प्रारंभिक विद्युतधारा I0 होती आणि येथे ती ही एक आहे फक्त या प्रकारात कोणताही गोंधळ होऊ नये ही एक ही मर्यादा मी कॅपिटल I0 लिहिले आहे आणि ते स्मॉल I0 असेल तर अधिक चांगले आहे आणि मी सांगितले आहे स्मॉल I0कॅपिटल I सफीक्स ० आहे तर ती विद्युतधारा स्मॉल I0आहे ते अधिक चांगले आहे म्हणून ती आहे आणि या हाताच्या बाजूस ० ते t R L dt आता इंटिग्रेट करा मला हे स्पष्ट करू द्या तर आता जर ते इंटिग्रेट केले तर ते नैसर्गिक लॉग i t स्मॉल I0असेल हे स्मॉल I0आहे आणि स्मॉल I0 I0आहे तर ते i t I0 R L t असेल म्हणजेच i t I0 e to the power R t L आहे हे समीकरण ६ २३ आहे हा अध्याय ६ आहे तर ही गोष्ट आता ते २३ हे RL सर्किटची नैसर्गिक प्रतिक्रिया होती हा या विद्युतधारेचा घातांकी ऱ्हास आहे तरयेथे t 0 असतानाचा i t चा आलेख आहे तर i t हे प्रारंभिक मूल्य I0 आहे आणि ते ऱ्हास होत आहे आणि हे लिहिले आहे कि I0 t τ आणि τ L R कालस्थिरांक आहे तर RL सर्किटसाठी कालस्थिरांक L R आहे तर कॅपेसिटरसाठी तो R C आहे तर हा आलेख आहे तर τ च्या वेळी मी याचे स्पष्टीकरण दिले आहे म्हणून i t I0 e to the power t τ आहे म्हणून रोधकावरील व्होल्टेज हे vR t i R आहे तर ही तुमची विद्युतधारा I आहे आणि हे R आहे म्हणून V येथे ठेवा येथे ते I0 R e to the power t τ असेल हे समीकरण २५ आहे आता रोधकामध्ये खर्च झालेली शक्ती म्हणजे p t कोणत्याही t वेळी p t vR t i t आहे तर हे t वेळी V आहे म्हणजे I0 R e to the power t τ आहे तर I0 R e to the power t τ जेव्हा i t I0 e to the power t τ आहे म्हणून p t I0 square R e to the power २ t τ आहे हे समीकरण २६ आहे आता रोधकाद्वारे शोषलेली ऊर्जा ही कोणत्याही t वेळी शोषलेली ऊर्जा W R t 0 फक्त ० ते t p dt इंटिग्रेट करा तर० ते t आणि हे p साठीचे समीकरण म्हणजे समीकरण २६ आहे येथे फक्त I ठेवा I0 square R e to the power २ t τ dt इंटिग्रेट करा आणि असे करून सरळ रूप द्या आपणास ω R t १२ L I0 square 1 e to the power 2 t τ मिळेल हे समीकरण २७ आहे म्हणून t tends to इन्फिनिटी म्हणजे ω R इन्फिनिटी १२ L I0 square ω 0 आहे ω सुरुवातीस देखील दाखविला आहे सुरुवातीस पुन्हा संग्रहित केल्यानुसार १२ L I0 इंडक्टक्टरमध्ये साठलेली प्रारंभिक उर्जा अखेरीस रोधकामध्ये नष्ट होते तर अशी आशा आहे की या गोष्टी समजण्यायोग्य अगदी सोप्या आहेत तर आता आपण १ उदाहरण घेऊ या आकृतीमध्ये i आणि iy शोधायचे आहे I0१ अँपिअर दिले आहे तर हे सर्किट आहे १ अवलंबित व्होल्टेज स्रोत तेथे आहे ३ टर्मिनल पोलॅरिटी चिन्हांकित केली आहे तर हे दिले आहे कि सुरुवातीस हे i आहे आणि हे i आहे i आणि iy शोधायचे आहे I0१ अँपिअर दिले आहे तर काय करू शकतो तर मी हे करण्यापूर्वी असे केले तर हा एक लूप आहे हा दुसरा लूप घेऊ शकतो आणि जर ही विद्युतधारा i१ असेल तर ही विद्युतधारा i२ आहे तरते करू शकतो आपणास KVL लागू करावा लागेल आणि त्यापद्धतीने सोडवावे लागेल तर आता पाहूया या प्रकरणात मी हे घेतले आहे आणि मागील सर्किटमधील मूळ सर्किट दिले होते की ही माझी विद्युतधारा i आहे आणि प्रत्यक्षात ही विद्युतधारा iy आहे ही दिली आहे तरमुळात ज्या प्रकारे आपण लूप घेतला आहे प्रत्यक्षात हे i i१ किंवा i१i आहे आणि iy विद्युतधारा २Ω रोधकातून या दिशेने वाहत आहे म्हणून iy या दिशेने आपण घेत आहोत तर i२ i१ आहे कारण ही विद्युतधारा i२अशी या दिशेने जात आहे आणि ही विद्युतधारा i१ अशी जात आहे तर परिणामी विद्युतधारा i२ i१ असेल आणि म्हणजेच iy मुळात i२ i१ i आहे म्हणून ते i आहे तर या सर्व गोष्टी लिहिल्या आहेत परंतु फक्त समजून घेण्यासाठी मी येथे लिहित आहे तर पुढे म्हणजे जर यामध्ये पाहिले तर येथे KVL लागू करा प्रथम ते लागू करा जे काही i१ i आणि i१ i२ i१ i२ i दिले आहे म्हणून येथे या लूपमध्ये KVL लागू करा तर असे केल्यास तर ० ५ मिळेल हे ० ५ हेनरी दिले आहे तर L१ di१ dt दिले आहे तर हे ० ५ di १ dt आहे नंतर येथे आपण घड्याळाच्या दिशेने जात आहोत तर ते २२२ i१ i२ अशाप्रकारे फिरत आहे कारण i१ वरच्या बाजूस जात आहे आणि i२ खालच्या बाजूस जात आहे तर परिणामी विद्युतधारा i१ i२ वरच्या दिशेने जात आहे तर २ i१ i२ 0 आहे किंवा फक्त दोन्ही बाजूस २ ने गुणाकार करा तर आपणास di१dt४i१ ४i२0 मिळेल हे समीकरण ३ दिले आहे आता त्याचप्रमाणे लूप २ साठी जर लूप २ घेतला जर लूप २ केला तर तेथे ४ i2२i२ i१ i१ ३i0 असेल कारण ३ i हा अवलंबी व्होल्टेज स्रोत आहे तर या प्रकरणात काय होईल ते मुळात ६ i२ २ i१ ३ i 0 आहे हे १ मी येथे लिहिले आहे लूप २ साठी हे ६ i२ २ i१ ३ i 0 आहे हे समीकरण ४ आहे आता Ii१ असल्यामुळे येथे ठेवा म्हणून ६ i२ २ i१ ३ i१ 0 म्हणजेच i२५ ६ i१ आहे आता समीकरण ३ आणि समीकरण ५ वरून समीकरण ३ मध्ये प्रत्यक्षात हे समीकरण i२५ ६ i१ ठेवा नंतर आपणास di१dt२३ i१ 0 मिळेल तर हे समीकरण ६ a आहे तर आता आपणास माहीत आहे कि i१i आहे म्हणून didt २३ i किंवा didt २३ dt आहे आता दोन्ही बाजूस इंटिग्रेट करा t 0 वेळी विद्युतधारा I0 होती आणि tt वेळी विद्युतधारा itdii २३ इंटिग्रेशन 0 ते t dt होती किंवा सरळ इंटिग्रेशन लागू करा आपणास itI0 e to the power २t३ मिळेल ते t 0 साठी आहे याप्रकारचे इंटिग्रेशन आपण नुकतेच पाहिले आहे म्हणून आपण थेट लिहीत आहे सुरुवातीला हे दिले गेले की I0१ अँपिअर आहे म्हणून i e to the power २t३ आहे कारण I0 चे मूल्य सुरुवातीस १ अँपिअर दिले आहे म्हणून येथे I0१ ठेवा तरते e to the power २t३ असेल कारण आता इन्डक्टर वरील व्होल्टेज vLdidt आहे L हे ० ५ हेनरी आहे आणि विद्युतधारा iचे डेरीवेटीव्ह di dt घ्या तसे केल्यास ते ० ५ २३ e to the power २t३ असेल म्हणून V १३ e to the power २ t ३ व्होल्ट असेल इन्डक्टर आणि २Ω रोधक समांतर असल्यामुळे तरमला म्हणायचे आहे कि V आपणास मिळाले आहे परंतु सर्किटकडे पहा सर्किटकडे या तर हे इन्डक्टरवरील व्होल्टेज आपणास मिळाले आहे समजा हे व्होल्टेज आहे समजा हे व्होल्टेज v आहे तर हे २ समांतर आहेत २Ω रोधक आणि ० ५ इन्डक्टर दोन्ही समांतर आहेत आणि हे व्होल्टेज समजा v आहे म्हणजे Riy व्होल्टेज हे २Ω रोधकावर सारखेच असेलम्हणून हे Vहे २Ω रोधक आहे तर प्रत्यक्षात ही विद्युतधारा i y v२ आहे कारण हा २ Ω रोधक येथे आहे तर मला हे स्पष्ट करू द्या तर पुन्हा त्या अभिव्यक्तीवर जाऊ तर येथे i y time t v २आहे ते २ म्हणजे २ Ω रोधक आहे तर ती विद्युतधारा iy २ Ω रोधकाकडे वाहत आहे तर ही ती अभिव्यक्ती आहे v १३ ठेवा खरं तर प्रत्येक वेळी मी लिहीत नाही परंतु ही अभिव्यक्ती प्रत्यक्षात सर्व t चे फंक्शन आहे म्हणूनप्रत्येक वेळी मी लिहीत नाही परंतु ते तुम्हाला समजण्यासारखे आहे तर मी हे स्पष्ट करतो म्हणजे याचा अर्थ असा आहे की या प्रकरणात ते १६ e to the power २ t ३ व्होल्ट आहे तर आता लक्षात घ्या की आपण इन्डक्टर विद्युतधारा निवडली आहे ही महत्वाची आहे आपण लक्षात ठेवू इंडक्टर विद्युतधारा त्वरित बदलू शकत नाही या कल्पनेचा लाभ घेण्यासाठी इंडक्टर विद्युतधारा निवडा यापुढे थोडे आपण पाहू कि स्विच चालू किंवा बंद करताना t 0 किंवा t 0 तर आपण ते नंतर पाहू पण ही ती इन्डक्टर विद्युतधारा आहे जी इंडक्टर विद्युतधारा त्वरित बदलू शकत नाही या कल्पनेचा लाभ घेण्यासाठी प्रतिसाद आहे तर हे १ आहे तर मग दुसरे उदाहरण म्हणजे आकृती १६ मध्ये दर्शविलेल्या सर्किटमधील स्विच मी दाखवेन कि तो t० ला चालू होण्यापूर्वी बराच काळ बंद होता iL i आणि v निश्चित करा ते a b c a हे iL आहे b हे i आहे आणि c या तीन गोष्टी शोधून काढाव्या लागतील आणि चौथी d म्हणजे ० २ हेनरी इन्डक्टरमध्ये साठविलेली ऊर्जा जी १ Ω रोधकामध्ये ऱ्हास झाली आहे तर हे सर्किट मी दाखविलेल्या सर्किटमधील स्विच दर्शवितो तो t ० ला बंद होण्यापूर्वी बराच काळ चालू होता तर प्रत्यक्षात हे सर्किट आहे सुरुवातीस ते बराच काळ चालू होते म्हणजेचसर्किट सुरुवातीस बराच काळ चालू होते आणि t० ला ते बंद होते म्हणून सुरुवातीस सर्किट बराच काळ चालू असल्यामुळे आणि त्यावेळी इंडक्टर कसे वर्तन करेल तर DC साठी आपण पाहिले आहे कि ओपन सर्किट म्हणून कार्य करते आणि इन्डक्टरसाठी ते शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करते तर जर हा स्विच बराच काळ चालू असेल तरतर पहा समतुल्य सर्किट कसे आहे ते पहा तर या प्रकरणात काय होईल की येथे ते मी समतुल्य सर्किट दिले नाही मला तुमच्यासाठी ते बनवायचे आहे तर स्विच बर्याच काळासाठी चालू केला गेला आहे आणि म्हणूनच इन्डक्टरवरील व्होल्टेज t ० ला ० असले पाहिजे कारण तो शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करेल आणि म्हणून सुरुवातीस t० असताना इन्डक्टरमधील विद्युतधारा २ अँपिअर आहे म्हणजे i L 0 हे सारखे आहे याचा अर्थ असा की हे एक ते बऱ्याच काळासाठी चालू होते म्हणून खरं तर इन्डक्टर शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करत आहे तर त्या प्रकरणात काय होईल ही २ अँपिअर विद्युतधारा या इन्डक्टर मधून वाहत जाईल तर i L 0 सुरुवातीस २ अँपिअर असेल कारण तो शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करत आहे कारण स्विच बऱ्याच काळासाठी चालू आहे त्यानंतर तो बंद झाला आहे तर त्या प्रकरणात ते शॉर्ट सर्किट आहे ते निष्क्रिय असेल ते शॉर्ट सर्किट मार्ग घेते कारण ते आदर्श इन्डक्टरसारखे शॉर्ट सर्किट म्हणून कार्य करते तरती I0 i L0 २ अँपिअर प्रारंभिक विद्युतधारा आहे म्हणून आता इन्डक्टरबाबत मी हे स्पष्ट करीत आहे तर आता या प्रकरणात त्याच अर्थासाठी काहीतरी लिहिले आहे ते वाचा तरइन्डक्टरमधील विद्युतधारेत त्वरित बदल होऊ शकत नसल्यामुळे आता स्विच बंद होताच आपण Req ची गणना करू आता जेव्हा स्विच बंद असेल हे उघडे आहेहे उघडे आहे हा स्विच बंद आहे म्हणजे हे गेले आहे हे सर्किटमध्ये नाही परंतु आपणास माहीत आहे इन्डक्टरमधील प्रारंभिक विद्युतधारा I0२ अँपिअर आहे तर या प्रकरणात काय होईल जर हे उघडे असेल तर हे १Ω आणि ४Ω ते समांतर असतील म्हणजेचत्यांचे समतुल्य रोधक १४१४० ८Ω आहे आणि त्यासोबत हे २Ω रोधक एकसरी जोडणीत आहे म्हणून० ८ समतुल्य रोधक १Ω आहे आणि त्या प्रकरणात सर्किटचा कालस्थिरांक हा τ LR असेल तर ते L२ हेनरी असेल आणि हे R आहे तर ते ० २ सेकंद असेल आता आणखी एक गोष्ट अशी आहे की त्या विद्युतधारेच्या दिशेकडे पहा या ४Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा ही दिली आहे ती विद्युतधारा i आहे तर प्रथम आपल्याला हे शोधणे आवश्यक आहे की या विद्युतधारेची दिशा काय आहे येथे iL ची दिशा खालच्या बाजूने आहे म्हणून जेव्हा आपण याचे समतुल्य घेतो मला त्यावरती दृष्टीक्षेप टाकू द्या म्हणून τ I आहे मी सांगितले आहे Req १ Ω आहे आणि τ० २ सेकंद आहे म्हणून इन्डक्टरच्या विद्युतधारेची अभिव्यक्ती म्हणजे आपणास माहीत आहे कि iLt iL0 e to the power t τ आहे तर I0 iL0 २ अँपिअर आहे आपण पाहिले आहे आणि τ L R आहे २ t t τ ० २ सेकंद t ० २ असेल म्हणून हे t 0 साठी e to the power ५ t अँपिअर आहे आता या ४ Ω रोधकातील विद्युतधारा i विद्युतधारा विभागणीद्वारे सहज मिळू शकते म्हणजे जर येथे आलो तर iLt i t i L t ११४ आहे म्हणून जेव्हा जेव्हा आपण म्हणतो हे १ Ω आणि १ Ω आणि ४ Ω आणि ते समांतर आहेत परंतु ही विद्युतधारा I या ४ Ω रोधकातून वाहत आहे तरजर असे आलो तर विद्युतधारा विभागणीद्वारे जर असे आलो तर हे सर्किट हा सर्किटचा भाग तेथे नाही आहे आणि ही विद्युतधारा i L आहे आणि ही विद्युतधारा i या मार्गाने येत आहे तर जर विद्युतधारा विभागणीकडे गेलो तर ही विद्युतधारा i ही विद्युतधारा i असेल जर t च्या स्वरूपात ठेवले तरी काही फरक पडत नाही i t ते असेल ही विद्युतधारा ११४ i L t आहे तर हे घेतले आहे कारणजर फक्त येथे शोधण्याचा प्रयत्न केला तर आपण घेतलेल्या मार्गाने दिशा आहे तर त्या प्रकरणात प्रत्यक्षात या २ गोष्टी जर सर्किट असे रेखांकित केले तर ते ० २ हेनरी आणि हे समतुल्य रोधक १Ω आहे आणि ही विद्युतधारा iL आहे म्हणजे iL विद्युतधारा अशी वाहत आहे आणि याचा समांतर समतुल्य १ Ω आहे आणि हे सर्किट मी रेखांकित केले नाही परंतु फक्त दाखवीत आहे आणि हे ० २ Ω आहे आणि i L विद्युतधारा आपण अशा प्रकारे घेतली आहे तर ही विद्युतधारा i L आपण शोधली आहे परंतु तेथे विद्युतधारा विभागणी आहे तर ४ Ω रोधकातून वाहणाऱ्या या विद्युतधारेची दिशा या मार्गाने दिली आहे तर त्यानुसार हे चिन्ह असेल तर म्हणूनच हे i t i L ११४ म्हणजे १५ i L t आहे तर हे i t २५ e to the power ही विद्युत विभागणी आहे या ४आणि १ Ω समांतर रोधकातून विद्युतधारा वाहत आहे तर ४ Ω रोधकातून वाहणारी विद्युतधारा ही ११४ म्हणजे १५ आहे तर १५ i L t कारण i ही - आहे तर या प्रकरणात t 0 साठी i t मुळात २५ e to the power ५t आहे कारण i L t २ e to the power ५ t ० ४ e to the power ५t अँपिअर आहे तरआता V४ i आहे कारण ४Ω रोधक तेथे आहे तर ४Ω रोधकावरील व्होल्टेज हे V४ i आहे तर t 0 साठी ४ ० ४ e to the power ५ t आहे तर V १ ६ ५ t व्होल्ट आहे आता पुढे १ Ω रोधकामध्ये खर्च झालेली शक्ती आहे ती p t v २ R आहे तर R हे १ Ω आहे म्हणून ते २ ५६१ e to the power v २ काय म्हणतात b २ आहे तरt ० साठी १ ६ चा वर्ग २ ५६ आहे आणि तो वर्ग आहे तर e to the power १० t आहे तर २ ५६ e to the power १० t वॅट आहे तर १Ω रोधकामध्ये ऱ्हास झालेली एकूण ऊर्जा म्हणजे wt० ते इन्फिनिटी २ ५६ e to the power १० t आहे जर इंटिग्रेट केले तर ० २५६ ज्यूल मिळेल ५ हेनरी इन्डक्टरमध्ये जतन झालेली प्रारंभिक ऊर्जा म्हणजे १२ L iL०२ आहे तर१२ L हे ० २ हेनरी आहे iL० चे प्रारंभिक मूल्य २ अँपिअर आहे २ चा वर्ग म्हणजे ० ४ ज्यूल म्हणून १ Ω रोधकामध्ये खर्च झालेली ऊर्जा ० २५६ म्हणजे रोधकामध्ये खर्च झालेली ऊर्जा ० २५६ आणि प्रारंभिक जतन झालेली ऊर्जा ० ४ ज्यूल म्हणून ० ४१०० म्हणजे ६४ टक्के आहे तर सर्किटचे हे विशिष्ट उदाहरण आहे स्विच सुरुवातीस चालू असल्यामुळे सुरुवातीची स्थिती शोधून काढा नंतर स्विच बंद आहे त्यानुसार सोडवा आणि चिन्ह किंवा चिन्हाकडे लक्ष ठेवा चिन्ह किंवा चिन्ह विसरल्यास जर काही चुकले तरनंतर तांत्रिक अंकीय मूल्य समान असू शकते परंतु चिन्ह समस्या निर्माण करेल तर म्हणून काय म्हणतात थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे तर या सर्व गोष्टी म्हणजे व्होल्टेज काय आहे १ Ω रोधकामध्ये जतन केलेली ऊर्जा आणि जतन केलेल्या ऊर्जेची टक्केवारी सर्वकाही या उदाहरणात नमूद केले आहे